तर आपण काय करणार आहोत तेव्हा आपण एनर्जी हार्वेस्टिंग च्या पार्ट ला जाण्याआधी काही केस स्टडीज पाहणे आपल्यासाठी उपयुक्त राहील एक विशिष्ट केस स्टडी जी मी माझ्या लॅब मध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे मला वाटते की माझा तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा तेव्हा आपण याचा खरोखर बॅकग्राऊंड काय आहे ते पाहूया आम्ही माझ्या लॅब मध्ये एनर्जी मीटर बिल्ड करण्याचा प्रयत्न केला होता त्या एनर्जी मीटरचे नाव तुम्ही पाहू शकता त्याला जुल जॉटर असे म्हणत होतो आणि या जुल जॉटर च्या बिल्डिंग च्या प्रक्रियेमध्ये पॉवर सप्लाय च्या सेक्शन बद्दल चर्चा करत आहोत हा फार मजेशीर पार्ट आहे कारण तिथे काही गमतीशीर समस्या आल्या आणि मी तुम्हाला दाखवील की खरोखर ऑस्सीलोस्कोप स्नॅपशॉट च्या बाबतीत काय घडले आणि आम्ही या समस्या खरोखर कशाप्रकारे टाळण्याचा प्रयत्न केला आणि या 2 समस्या वर आम्ही कशी मात केली आम्ही या समस्यांवर कशी मात केली तर मी तुमचे लक्ष या एका विशिष्ट समस्येवर केंद्रित करतो हे सर्व मी तुमच्यासाठी व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करून ठेवले आहे तर मी तुम्हाला हे डायरेक्टली दाखवतो हे या फाईल मधून आले आहे मी फक्त ब्लॉक डायग्राम घेतो आम्ही काय केले आहे तर हे एनर्जी मीटर आहे अर्थातच ते पॉवर मॉनिटर करते पॉवर क्वलिटी मॉनिटर करते हे Vrms Irms पॉवर फॅक्टर मोजते आणि या सर्वांसाठी तुम्हाला बऱ्याच सेन्सर्स ची गरज आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर या सर्व व्होल्टेज संबंधित पॅरामीटर्स मोजण्याची काळजी घेतो आणि करंट संबंधित पॅरामिटर मोजण्याची काळजी करंट ट्रान्सफॉर्मर घेतो Ioutput करंट Irms आणि हे सर्व करंट ट्रान्सफॉर्मर कडून येते तेव्हा आपण ही सिस्टीम रन करून पाहण्याआधी हे मेजर करण्यासाठी काही सेन्सर्स पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि करंट ट्रान्सफॉर्मर वापरणार आहोत एम्बेडेड सिस्टीम पॉवर्ड झाली आहे तर हि एम्बेड्डेड सिस्टीम ची साखळी आहे तुमच्याकडे 220V 50 Hz AC इनपुट आहे स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर तुम्हाला 6V AC देतो हा ट्रान्सफॉर्मर 750 mA करंट साठी रेटेड आहे आपल्याकडे ब्रिज रेक्टिफायर आहे नंतर नक्कीच तुमच्याकडे बरेच रिपल आहेत आणि हे रिपल येत आहे आणि नंतर तुम्हाला हा 220 मायक्रोफॅरेड चा कपॅसिटर दिसत आहे जे या LDO चे स्पेसिफिकेशन आहे माझ्याकडे हा TPS7A47 आहे हा TPS7A47 TI चा LDO आहे मी कोणत्याही विशिष्ट कंपनीचा चाहता नाही परंतु आपण फक्त हे वापरत आहोत कारण आम्हाला हे योग्य असे वाटत आहे परंतु तिथे रिच टेक चे LDO आहेत तसेच मॅक्सिम चे LDO आहेत आणि अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या LDO बनवतात तेव्हा तुम्हाला जे हवे आहे त्या आधारावर कोणताही LDO निवडू शकता किंवा जे काही स्पेसिफिकेशन असतील आणि ते तुमच्या आवश्यकतांच्या जवळपास असतील त्यानुसार तुम्ही निवडू शकतात आणि त्यानुसार तुम्ही ते वापरू शकतात तेव्हा याचे मिनिमम इनपुट 3V आहे इथे माझ्याकडे हे आहे मी फक्त तुमच्यासाठी वाचून दाखवत आहे ते Vimin 3V आणि Vimax 36V आहे Vomin 1 4V आणि Vomax 34V आहे तर इथे इनपुट Vimin 3V आणि Vimax 36V आहेत म्हणजेच मी दाखवलेल्या रेग्युलेटर चे इनपुट रेंज बरीच मोठी आहे आणि तसेच हे तुम्ही काय पाहत आहात त्यानुसार तुम्हाला आउटपुट रेंज देखील मोठी देत आहे अर्थातच हा LDO आहे याचे इनपुट आउटपुट पेक्षा मोठे आहे बूस्त कन्वर्टर मध्ये इनपुट हे कमी असते कारण जेव्हा तुम्ही स्विचींग करतात तेव्हा तुमचे इनपुट काय आहे याने फरक पडत नाही जर तुम्ही बूस्त कन्वर्टर बिल्ड करत असाल तर नक्कीच तुमचे इनपुट आउटपुट पेक्षा कमी असले पाहिजे तेव्हा काही हरकत नाही याचे क्युईसंट करंट 0 58 mA इतके आहे हे एक फार महत्वाचे स्पेसिफिकेशन आहे पण इथे थोडे अधिक काळजीपूर्वक राहा उदार रहा तुम्ही हा LDO एनर्जी हार्वेस्टिंग सोर्स कडून ड्राईव्ह करत नाही तुम्ही हा LDO बॅटरी ड्रीव्हन सोर्स कडून ड्राईव्ह करत नाहीत तेव्हा जर हे Iq थोडे वर गेले तरीदेखील काळजी करू नका कारण इथे हे AC आहे आणि हा LDO 220 V 50 Hz मेन्स कडून पॉवर घेत असतो म्हणून 1mA देखील ठीक आहे हे तुमच्यासाठी समस्या उभी करणार नाही तेव्हा जरी ते क्युईसंट करंट ग्राउंड करंट थोडे वाढले तरी तुम्ही थोडे अधिक निश्चिंत राहू शकतात तेव्हा खरोखर तुम्ही काळजी करावा असा हा पैलू अजिबात नाही तेव्हा Iq बद्दल फार विचार करू नका कारण हे इनपुट कडून ड्रीव्हन होत नाही तसेच LDO बॅटरी किंवा एनर्जी हार्वेस्टिंग सोर्स कडून ड्राईव्ह केला जात नाही मी पुन्हा हा मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करत आहे VLDO 307 mV आहे म्हणजेच याच्या एक्रॉस ड्रॉप मिनिमम आहे आपल्याला हे ड्रॉप आऊट मिनिमम हवे आहे मला वाटते हे मॅक्सिमम आहे हे स्पष्ट नाही की हे मिनिमम आहे की मॅक्सीमम आहे तथापि हा ड्रॉप इनपुट आउटपुट मधील डिफरन्स वर अवलंबून आहे तर त्यांनी हा ड्रॉप 307 mV सांगितला आहे आणि मला वाटते की हा मॅक्सिमम ड्रॉप आहे हे मिनिमम नसावे या LDO ची अॅक्युरॅसी 2 5 आहे लक्षात ठेवा हा महत्त्वाचा पॅरामिटर आहे नॉइज 4 मायक्रो होल्ट rms मध्ये आहे PSRR 100 KHz ला 60dB आहे 60 ते 70 ही चांगली संख्या आहे तुम्हाला याची गरज आहे कारण तुम्हाला फार स्टेबल रीपल नसलेले DC लागणार आहे तुमच्या सर्व मेजरमेंट साठी तुम्हाला फार ऍक्युरेट सेन्सर्स ची गरज आहे तेव्हा ही फार चांगली संख्या आहे आउटपुट कपॅसिटर सिरॅमिक कपॅसिटर आहे त्याच्या म्हणण्यानुसार तूम्ही सिरॅमिक वापरू शकतात तेव्हा ही कथा पूर्ण करण्यासाठी इथे हे सर्किट कसे कार्य करते त्यासाठी एकत्रित पहा तर तुम्हाला इथे 3 3 V आउटपुट मिळत आहे आणि तुम्हाला माहित आहे की LDO ला इनपुट कपॅसिटर व आउटपुट कपॅसिटर लागतो हे दोन कपॅसिटर बराच संघर्ष करून निवडले आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो की इथे या सेन्सर ला जाण्याआधी शेवटी आम्ही या दोन समस्यांवर कशी मात केली अर्थातच इथे AD78 सिरीज या अनालोग डिव्हाइसेस कडून एनर्जी मॉनिटरिंग चीप आहे तर आपण अनालोग डिव्हाइसेस एनर्जी मॉनिटरिंग चीप वापरत आहोत इथे मायक्रो कंट्रोलर MSP 430 आहे तिथे पॅरामिटर स्टोअर करण्यासाठी आणि एनर्जी मॉनिटरिंग चीप कडून येणाऱ्या सेन्सरच्या एनर्जी व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी SD कार्ड आहे आणि तिथे CC3000 हे रेडिओ चीप आहे जे नक्कीच आपल्यासाठी चांगले कार्य करत नाही त्यामुळे हे आपल्याला इतर वायफाय मॉडेल सोबत रिप्लेस करावे लागणार आहे परंतु हे किमान 4 वर्ष जुने प्रयत्न आहेत CC3000 हे IoT एप्लीकेशन साठी एक पहिले वायफाय इंटिग्रेटेड चिप होते आणि कदाचित आम्ही पहिले काही लोक असून ज्यांनी ही चिप वापरली आणि या चिप सोबत बऱ्याच बग्स देखील मिळाल्या होत्या तेव्हा खरोखर ही चिप त्यांनी सुधारित करण्याआधी CC3300 ही चिप आणली आणि यासारख्या गोष्टी आणल्या तेव्हा बर्याच गोष्टी घडल्या होत्या आपण त्या तपशिलात जाणार नाही परंतु सेंसर 1 आणि सेंसर 2 अर्थातच एक सेन्सर हा एक पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे आणि सेंसर 2 हा करंट ट्रान्सफॉर्मर आहे करंट मेजरमेंट वेगळ्या प्रकारे केली जाते तुम्ही साधे ACT वापरू शकतात किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारची अँक्युरसी हवी आहे त्यानुसार तुम्ही इतर प्रकारचे सेन्सिंग एलिमेंट देखील वापरू शकतात तिथे रोगोव्हस्की कॉईल प्रकारचे एक सेन्सिंग एलिमेंट आहे तुम्ही रोगोव्हस्की कॉईल आधारित करंट मॉनिटरिंग वापरू शकतात तुम्हाला थोडे इलेक्ट्रॉनिक लागेल लहान ऍम्प्लिफायर सर्किट लागणार आहे तेव्हा यानुसार आपण फक्त साधे करंट ट्रान्सफॉर्मर CT वापरणार आहोत आपण जसे आपल्या बिल्डिंग कडे जाणार त्यावेळी मी तुम्हाला हे दाखवतो आता तिथे फार काही सुंदर असे नाही हे असे सर्व आहे हे छान एनर्जी मॉनिटर आहे मी या रेडिओ चीप चे स्पेसिफिकेशन लिहितो मॅक्सिमम करंट 250 mA आहे मायक्रो कंट्रोलर एक्टीव्ह करंट 5 5 mA हे 5 mA च्या जवळपास आहे आणि ADE7953 या एनर्जी मॉनिटरिंग चीप साठी 9 mA आहे हे LDO पहा हे SDIO आहे हे SD कार्ड आहे जेव्हा तुम्ही 50 mA च्या जवळपास लिहिणार आहात तेव्हा हे तुम्हाला लागणार आहे आणि LDO चे इनपुट 7V DC व LDO चे आउटपुट मी सांगितल्याप्रमाणे 3V DC आहे आम्ही मात केली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला त्या दोन टँटॅलम कपॅसिटर च्या व्हॅल्यू देतो आणि शेवटी बराच संघर्ष केल्यानंतर आम्ही या दोन टँटॅलम कपॅसिटर च्या व्हॅल्यू निवडल्या आहेत या पिक्चर मुळे खरोखर ही समस्या आहे इथे काळजीपूर्वक पहा हे खरोखर उपाय नाही जर तुम्ही इथे पाहिले तर तिथे एक डीप आहे तिथे आउटपुट मध्ये डीप आहे आणि समस्या काय आहे तर जेव्हा डीप येते तेव्हा मी कसे मोजणार आहे प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे मला तुमच्यासाठी या LDO च्या स्नॅप शॉट मधून हे प्रॉब्लेम स्टेटमेंट काळजीपूर्वक वाचू द्या हे म्हणत आहे की इथे हे कन्फर्म आहे हे काय कन्फर्म करत आहे तर सिस्टीम समाधानकारक रित्या कार्य करत आहे प्रत्येक वेळी डेटा सेन्स केला जात आहे प्रोसेस केला जात आहे आणि SD कार्ड वर लिहिला जात आहे काही समस्या नाही प्रत्येक वेळी तुम्ही 20 सेकंदा नंतर सेन्स करत आहात तेव्हा आम्ही या व्हॅल्यूज सेन्स करत आहोत आणि SD कार्ड वर लिहीत आहोत काही समस्या नाही तथापि रेडिओ कम्युनिकेशन अयशस्वी झाले LDO आउटपुट स्नॅपशॉट इथे फिगर क्रमांक 3 मध्ये दाखवला आहे यावरून असे स्पष्ट होते की हा या समस्येसाठी सोपा उपाय आहे असो LDO च्या स्टॅबिलिटी चा उपाय म्हणजे 220 मायक्रोफॅरेडचा टँटॅलम इनपुट कॅपॅसिटर आणि 47 मायक्रोफॅरेडचा आउटपुट कपॅसिटर खरोखर ही समस्या सोडवते आणि समस्या काय होती व तुम्ही ती कशी सोडवली आणि ते का आणि कसे कार्य झाले होते असो समस्येवरील उपाय म्हणजे LDO ची स्टॅबिलिटी आणि खरोखर हे स्टेबल नव्हते आणि मी दाखवलेल्या या व्हॅल्यूज मुळे खरोखर स्टॅबिलिटी आली आणि जेव्हा तुम्हाला स्टॅबिलिटीची समस्या येईल अशा प्रकारची समस्या तुम्हाला असेल जिथे आउटपुट होल्टेज 3 3 V वरून 2 V वर खाली येईल तिथे रेडिओ मॉड्यूल कार्य करणार नाही इतर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित कार्य करणार आहे जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करणार आहात तेव्हा ही समस्या असणार आहे कारण कम्युनिकेशनसाठी CC3000 साठी थोड्या हायर पॉवर ची गरज आहे तेव्हा हे करंट किती होते हे मी सांगितले नाही तुम्ही पाहू शकतात की हे 250 mA आहे हे 250 mA करंट लागणार आहे कारण हे वाय फाय ट्रान्समिशन आहे हे बोर्ड वर वाय फाय चीप असलेले मॉड्यूल आहे आणि वाय फाय टेक्नॉलॉजी ऑन बोर्ड साठी पुरेशा प्रमाणात करंट ची गरज असते हा LDO सक्षम आहे तिथे काही समस्या नाही फक्त इनपुट आणि आऊटपुट कपॅसिटर मुळे स्टॅबिलिटी ची समस्या आहे कारण आणि आउटपुट 2 V पर्यंत खाली जात आहे व ज्यावेळी तुम्हाला या लाईन वर 3 3 V वर कम्युनिकेट करायचे होते त्याच वेळी हे 2 V पर्यंत खाली आले आणि मला हे ऑस्सीलोस्कोप वर दिसले इथे तुम्ही ही प्रत्येक डिव्हिजन पाहू शकतात इथे ही मोठी डिव्हिजन 2 V आहे मी येथे खाली लिहीत आहे अर्थात हे खाली 2 V पर्यंत जात आहे तेव्हा खरोखर आपण ही समस्या सोडवली आहे आणि LDO पुन्हा स्टेबल पॉईंट ला परत आणला आहे तर ही LDO संबंधित अशी पूर्ण कथा आहे आणि ही छान केस स्टडी आहे आणि हा LDO विशिष्ट एप्लिकेशन साठी ट्युनिंग करतांनाचा अनुभव मला तुमच्या सोबत शेअर करावा असे वाटत आहे तर प्रिय मित्रांनो हे महत्त्वाचे आहे तुमच्या रेग्युलेटर च्या गरजांकडे पहा तुम्ही कोणत्या प्रकारचे सेन्सर जोडणार आहात ते पहा डेटा शीट मधील पॅरामीटर्स पहा महत्वाचे कृपया थेरी मध्ये फार आत जाऊ नका नक्कीच तुम्हाला हे वापरायला सुरुवात करण्याआधी तसेच IoT सिस्टीम च्या पॉवर मॅनेजमेंट ब्लॉक मध्ये ठेवण्याआधी बरीच थेरी माहित आहे परंतु हे गंभीर पॅरामिटर पहा जे सांगितले आहेत जे वाचून दाखवले आहेत जसे की अँक्युरसी नॉइज PSRR इत्यादी हे आपण आधीच चर्चिले आहेत आणि त्यानुसार तुमच्या IoT चा पॉवर सप्लाय सेक्शन प्लान करा मला या पॉवर सप्लाय सेक्शन मध्ये अजून एक पार्ट एक्सप्लेन करायचा आहे ज्याचा काहीवेळा तुम्हाला सामना करावा लागतो तेव्हा आपण पुन्हा मागे जाऊ आणि अजून एका महत्त्वाच्या पार्ट ची चर्चा करू तर याला चार्ज पंप असे देखील म्हणतात मला वाटते हे संपण्याआधी उपयोगी असेल आणि या पार्ट वर जाऊ तर खरोखर आपण काय पाहत आहोत एनर्जी हार्वेस्टिंग सोर्स सोबत पॉवर सप्लाय कसा डिझाईन करता येईल त्याआधी आपण चार्ज पंप पाहू या तेव्हा हा मुद्दा असा आहे की अशा बऱ्याच परिस्थिती असतील जिथे काही वेळेला तुम्हाला काही विशिष्ट व्होल्टेज उपलब्ध असतील क्षणभर थांबा मला जे सांगायचे आहे त्यासाठी हे खाली घेऊ द्या तेव्हा काही वेळा तुमच्याकडे फ्लॅश मेमरी पॉवर आहे असे समजू या किंवा तुम्हाला ऑडिओ आणि व्हिडिओ कोड्स हवे आहे तेव्हा तुम्हाला या फ्लॅश मेमरी लिहिण्यासाठी हायर होल्टेज पॉवर लागते ऑडिओ आणि व्हिडिओ कोड किंवा इमेज सेंसर ला काहीवेळा हायर होल्टेज लागते काहीवेळा ते बदलते देखील तर या सर्वांना थोडे अधिक व्होल्टेज लागते ही तुमच्या एम्बेड्डेड सिस्टिम ची गरज आहे आपण बोर्ड वर लिहू यात तुमच्याकडे एम्बेड्डेड सिस्टीम आहे समजू यात की हे तुमचे मायक्रो कंट्रोलर आहे हे तुमचे रेल होल्टेज 3 3 V rail voltage 3 3 V आहे आणि तिथे काही विशिष्ट सेन्सर्स जोडलेले आहेत जर हे एनालॉग सेन्सर असतील तर नक्कीच तुम्ही हे एनालॉग टू डिजिटल पोर्ट ला जोडावे लागेल आणि जर हे डिजिटल सेन्सर असतील तर नक्कीच तुम्हाला या GPIO ला जोडावे लागेल हे देखील दुसरे डिजिटल सेन्सर आहे नंतर तुमच्याकडे वेगवेगळ्या बसेस आहेत तुमच्याकडे I2C बस आहे तुमच्याकडे SPI बस आहे ही 2 वायर बस आहे आणि ही 4 वायर बस आहे आणि आपण समजू यात की तुमच्याकडे या सिस्टीमद्वारे इतर पेरिफरल देखील जोडलेले आहेत हे कदाचित उपलब्ध असलेले फ्लॅश मेमरी देखील जोडलेली असू शकते आणि SPI फ्लॅश किंवा I2C फ्लॅश आणि मेमरी लोकेशन वर लिहिण्यासाठी तुम्हाला जास्त वोल्टेज ची गरज आहे किंवा आपण असे म्हणू यात की तुमच्याकडे हे इंटरफेस आहेत जे हे डिस्प्ले जोडण्यासाठी आवश्यक आहेत आणि या डिस्प्ले साठी 5 V ची आवश्यकता आहे आपण उदाहरणार्थ म्हणून हे 5 V घेत आहोत तुम्ही या 3 3 V पासून हे 5 V कसे जनरेट करणार आहात काहीवेळा या फ्लॅश मेमरी ला देखील 3 3 V लागत असते म्हणजेच इथे काही समस्या नाही परंतु जेव्हा तुम्ही लिहिणार आहात म्हणजेच जेव्हा तुम्हाला या लोकेशन वर लिहायचे आहे त्यावेळी मात्र तुम्हाला नक्कीच जास्त व्होल्टेज लागणार आहे तेव्हा तुम्ही याचे व्यवस्थापन कसे करणार आहात तुम्ही या 3 3 V पासून हे हाय व्होल्टेज कसे जनरेट करणार आहात तर हे फारच साधे सोपे आहे मी याच्या फार तपशीलवार जात नाही परंतु मी तुम्हाला हे फार सोपे सर्किट दाखवतो आपण हा मायक्रो कंट्रोलर आहे असे म्हणूया आणि हे तुमचे 3 3 V चे रेल आहे आणि हे ग्राउंड आहे तुम्ही काय करू शकतात तर तुम्ही हे एक GPIO घ्या आणि कन्स्ट्रक्ट करा माफ करा मी हे लिहितो तर एक GPIO घ्या तेव्हा खरोखर तुम्हाला काय करायचे आहे नक्कीच तुम्ही हे करू शकतात तिथे काही समस्या नाही आणि तिथे हे करण्याचे दोन मार्ग आहेत आपण इथे एक GPIO घेऊया आणि क्लॉक जनरेट करण्यासाठी एक साधा प्रोग्राम जनरेट करूया तेव्हा ही GPIO आहे कृपया नोंद घ्या हे जनरल पर्पज इनपुट आउटपुट आहे हे एक डिजिटल पोर्ट आहे तेव्हा क्लॉक जनरेट करण्यासाठी छोटा प्रोग्राम लिहूया आणि ते क्लॉक इथे या कपॅसिटर ला देऊ या हे मी इथे ग्राउंड करतो आणि इथे तुम्हाला असे मिळते मी इथे नेहमीचे इनपुट आणि आऊटपुट कपॅसिटर लावतो आणि मला इथे 5 V ची आवश्यकता आहे तर खरोखर इथे तुम्हाला हे 5 V मिळत आहे आणि इथे मी काय सर्किट बिल्ट केले आहे तर हा भाग बिल्ट केलेला आहे आणि तो फारच सोपा आहे तुम्ही तुमच्या मुलतत्त्वांकडे परत जा आणि पहा तुम्ही खरोखर डिक्सन चार्ज पंप बिल्ट केला आहे मुळात हा डिक्सन चार्ज पंप आहे तेव्हा खरोखर तुम्ही डिक्सन चार्ज पंप बिल्ट केला आहे तर तुम्ही हा डिक्सन चार्ज पंप कसा बिल्ट केला आहे आणि 5 V कसे जनरेट करत आहात असो मुळात हे 3 3 V मोठे आहे आणि ते 6 6 V होत आहे परंतु ते कार्य करत नाही ते घडणार नाही कारण तुमच्याकडे डायोड ड्रॉप आहे आणि म्हणून मी देखील मल्टिपल स्टेजेस एड करत नाही मी फक्त एकच स्टेज एड करत आहे आणि त्यासोबत मी एक मल्टिप्लिकेशन करत आहे आणि मी पुन्हा ही दुसरा डायोड असलेली शेवटची स्टेज ठेवत आहे आणि नंतर या कपॅसिटर सोबत इथे या चार्ज पंप सोबत करण्यासाठी काही नाही मी इथे काय मार्क केले आहे तर चार्ज पंप तयार करण्यासाठी या सगळ्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे नेहमी N 1 असे येते ही अशी स्टेज आहे जिथे तुम्ही एनर्जी स्टोअर करू शकतात आणि मुळात या केसमध्ये ही एकच स्टेज आहे तेव्हा तुम्ही इथे पाहू शकतात की जर तुम्ही इथे N 1 असे ठेवले तर तुम्हाला हे 1 मिळत आहे आणि हे 2 मी त्याचे हे पहिले आणि दुसरे Vi Vd आहे हे Vd म्हणजेच डायोड ड्रॉप आहे जो तुम्हाला इथे दिसेल हे या स्टेज च्या एक्रॉस येत आहे आणि आउटपुट हे 2 असे येत आहे जे तुम्हाला आउटपुटला 5 V पेक्षा थोडे जास्त वोल्टेज देते जे तुम्ही घेत आहात आणि या LDO द्वारे आपण काय करत आहात व 5 V जनरेट करत आहात असे हे साधे सोपे चार्ज पंप आहे ज्याचा तुम्ही विचार करू शकतात आणि इथे स्टेज ऍड करू शकतात इथे हि क्लॉक या स्टेजला अप्लाय केली आहे तर मी हे पुसतो आणि ही क्लॉक इथे अप्लाय करतो आणि नंतर हे इथे ग्राउंड करण्याऐवजी इथून ग्राउंड करतो आणि अजून एक स्टेज एड करतो मल्टिपल स्टेजेस इथे आहेत अर्थात तुम्हाला वेगळी क्लॉक घ्यावी लागेल तुम्ही तीच क्लॉक इथे देखील पुन्हा अप्लाय करू शकणार नाही तुम्ही ही क्लॉक पुन्हा इथे या तिसऱ्या स्टेजला अप्लाय करू शकतात तेव्हा अजून एक क्लॉक जनरेट करा आणि येथे जोडा आणि अजून एक क्लॉक इथेच तिसऱ्या स्टेजला जोडा तेव्हा तुम्ही हे कॅस्कॅडींग करत आहात इथे तुम्ही या दिक्सन चार्ज पंप कडे पहा तुम्हाला पटकन लक्षात येईल की हे तुम्ही कसे बिल्ट करू शकतात परंतु मी तुम्हाला तुमचीच आत्ताची एम्बेडेड सिस्टीम वापरून साधे सर्किट देतो तुमचे मायक्रो कंट्रोलर स्वतः या सोबत असेल खरोखर तुम्ही हे बिल्ड करू शकतात आणि स्टेबल 5 V या डिस्प्ले इमेज सेन्सर किंवा फ्लॅश मेमरी च्या ऑडिओ व्हिडिओ कोड इत्यादीसाठी साठी जनरेट करू शकतात ही फ्लॅश मेमरी देखील तुम्ही बाहेरून विकत घेऊ शकतात आणि या I2C किंवा SPI बस द्वारे जोडू शकतात हे चार्ज पंप च्या आत करणार आहोत हे चार्ज पंप चीप वरच आत मध्ये असते कारण तुम्हाला जास्त होल्टेजची गरज आहे तर हे सोपे सर्किट आहे जे इथे सर्कल केले आहे ते खरोखर सिलिकॉन वर इम्प्लिमेंट केलेले आहे आणि नंतर या फ्लॅश मेमरीच्या आत मध्ये इम्प्लिमेंट केले आहे आणि तुम्ही हे डायोड स्ट्रक्चर सिलिकॉन वर कसे इम्प्लिमेंट कराल तर तुमच्याकडे बॉडी कनेक्टेड MOSFET आहेत तुम्ही MOSFET डायोड वापरू शकतात बॉडी कनेक्टेड MOSFET डायोड फार सामान्य आहेत मी त्याच्या तपशिलात जात नाही परंतु फक्त नोंद करा बॉडी कनेक्टेड डायोड स्ट्रक्चर सिलिकॉन वर सोप्या पद्धतीने बिल्ड केले जाऊ शकता आणि तुम्ही दिक्सन चार्ज पंप या टोपोलॉजी पासून बिल्ड करू शकतात खरे तर तिथे बरेच प्रकार आहे तिथे क्रॉस कपल्ड सिस्टिम इत्यादी आहेत आपण त्याच्या तपशीलात जाणार नाही हे तुमच्या पॉवर सप्लाय च्या भागाच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही विशिष्ट परिस्थितीत LDO देखील वापरू शकतात तुम्ही काही विशिष्ट परिस्थितीत बक कन्वर्टर वापरू शकतात तुम्ही तुमचे सर्किट कसे करत आहात त्यानुसार काही परिस्थितीत तुम्हाला चार्ज पंप ची गरज असणार आहे तर हे असे सर्व आहे तुम्ही हे लॅब मध्ये पटकन बिल्ड करू शकतात आणि मी खरोखर हे वापरण्याआधी टेस्ट केले आहे तुम्ही त्यानुसार कॉम्पोनन्ट निवडू शकतात आणि तुमच्या एम्बेडेड सिस्टीम वेगवेगळ्या व्होल्टेज सोबतच्या IoT डिव्हाइसेस च्या गरजांसाठी प्रभावीपणे साधी सिस्टिम बिल्ड करू शकतात तर या डिव्हाइसेस वर ही अशी कथा आहे आता आपण परत मागे जाऊ आणि या पिक्चर सोबत जोडू या जे आपण या पॉवर सप्लाय साठी सांगितले होतेहा उत्साही भाग आहे आणि तुम्ही हे बॅटरी सोबत इनपुट म्हणून बिल्ड करू शकतात तसेच तुम्ही हे AC सोबत इनपुट म्हणून देखील करू शकतात किंवा सोलर व्हायब्रेशन प्लॅटर लिनियर मोशन हे हार्वेस्टिंग सोर्सेस इनपुट म्हणून बिल्ड करू शकतात आणि वापरू शकतात आता मी तुम्हाला या पॉवर ब्लॉक साठीच्या काही महत्त्वाच्या आवश्यकता ठळक करून दाखवतो जर पॉवर ब्लोक साठी हार्वेस्टिंग वापरले तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तेव्हा आपण या पॉवर ब्लॉकच्या महत्वाच्या आवश्यकतावर लक्ष केंद्रित करू या तुम्हाला एनर्जी हार्वेस्टर काय आहे हे माहित आहे हे मुळात दुसरे काही नसून इलेक्ट्रिकल पॉवर सोर्स आहे मला आणि तुम्हाला देखील या इलेक्ट्रिकल पॉवर मध्ये आवड आहे जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मध्ये आवड नसेल तरी देखील हा एनर्जी चा पिवर फॉर्म आहे म्हणजेच तुम्ही काय पाहत आहात तर इथे या IoT एम्बेड्डेड डिव्हाइसेस मध्ये बरेच इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि आपण ते या इलेक्ट्रिकल पॉवर कडून रन करत आहोत तर तुम्ही इलेक्ट्रिकल पॉवर सोर्स असलेल्या एनर्जी हार्वेस्टर ला पहात आहात मुळात हे काही प्रमाणात एनर्जी ऍबसॉर्ब् करून ऑपरेट होत असते आणि तुम्हाला ऍबसॉर्ब् केलेली एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी च्या स्वरूपात देत असते तेव्हा जर तुम्ही एनर्जी शोषून घेत असाल समजा सोलर एनर्जी घेत आहात तर ही टेंपरेचर डिफरन्स च्या टर्म मध्ये घेणार आहात म्हणजेच हे थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे इथे उष्णता शोषून घेत आहात आणि वापरत आहात तर दुसऱ्या केस मध्ये तुम्हाला फिजिक्स मिळत आहे इथे फोटो व्होल्टाइक इफेक्ट आहे आणि एक थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे तर इथे इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होण्यामागे फिजिक्स आहे तर पुन्हा मी या सर्वाचा तपशीलात जात नाही परंतु महत्वाचे काय आहे जर तुम्ही PMIC च्या दृष्टी कोनातून पॉवर मॅनेजमेंट एनर्जी हार्वेस्टिंग पहात असाल तर या काही मूळ गरजा आहेत तेव्हा मी हे रन करतो तुम्ही हे नोंद करून घ्या की या फिजिक्समधील संकल्पना आहेत आणि जर तुम्ही एनर्जी हार्वेस्टिंग बद्दल बोलत असाल तर या महत्त्वाच्या गरजा आहेत तुम्हाला IC बिल्ड करायची आहे आणि सध्या अस्तित्वात असलेली एनर्जी हार्वेस्टिंग IC जी मार्केटमध्ये उपलब्ध आहे ती वापरायची आहे तुम्हाला सोलर पॅनल वापरावे लागतील थर्मो इलेक्ट्रिक जनरेटर वापरावे लागतील तसेच तुम्ही मायक्रो विंड एनर्जी वापरू शकतात तुम्हाला लिनियर मोशन वापरता येईल या सर्व सिस्टिम तिथे आधीच आहेत तुम्ही हे एनर्जी हार्वेस्टिंग सोर्सेस तुमच्या एम्बेडेड सिस्टीमसोबत कसे इंटरफेस करणार आहात तुमचे ध्येय आहे की तुम्ही ही पूर्ण सिस्टीम चिरकाल टिकणारी आणि काम करणारी असायला हवी आहे तुम्ही पुन्हा जाऊन बॅटरी बदलणार नाहीत किंवा कदाचित या रिचार्जेबल बॅटरी चार्जिंग करण्यासाठी देखील तुम्ही हार्वेस्टिंग करू शकतात हा दुसरा नमुना आहे उदाहरणार्थ जर तुम्ही फार अवघड ऑपरेशन संदर्भात बोलत असाल समजा तुम्ही वेअरेबल मध्ये इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला हेल्थ केअर पॅरामिटर चे निरीक्षण करायचे आहे जर तुम्ही म्हणत असाल की मी सोलर एनर्जी हार्वेस्टिंग वापरणार आहे म्हणजेच इथे हे व्हेरिएबल फक्त दिवसाच उपलब्ध आहे आणि तुमच्याकडे त्यावेळी पुरेसा सूर्यप्रकाश असला पाहिजे कारण तेव्हाच हे व्हेरिएबल कार्य करणार आहे कारण ही एनर्जी फक्त त्याच वेळेला उपलब्ध आहे अर्थात आपण असे डिझाइन करणार नाही ते अखंड 24 7 कार्यरत असले पाहिजे त्या सिस्टीमला तुमच्यासाठी निरीक्षण करणे शक्य झाले पाहिजे आणि याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला बॅटरी लागणारच आहे बॅटरी ठीक आहे परंतु बऱ्याच काळासाठी तुम्हाला बॅटरी रिप्लेस करण्याची गरज पडायला नको म्हणजेच तुम्ही बॅटरी चार्जिंग करून ठेवू शकतात तिथे तुम्हाला चार्जिंग पॉइंट शोधायची गरज नको जिथे तुम्ही जाऊ शकतात जाणीवपूर्वक तुम्ही गेले पाहिजे आणि ते उपलब्ध असलेले काढून टाकून नंतर खरोखर ते जोडले पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही ते चार्ज करणार आहात तर हे देखील असे नको आहे हे फारच प्रॅक्टिकल आहे तेव्हा तुम्हाला ते घालता येणे शक्य असले पाहिजे त्या सिस्टीमने एनर्जी हार्वेस्ट केली पाहिजे आणि बॅटरी चार्ज झाली पाहिजे जी नंतर लोड ड्राईव्ह करण्यासाठी वापरली जाईल तेव्हा बऱ्याच परिस्थितीमध्ये एनर्जी हार्वेस्टिंग वापरले जाऊ शकते डायरेक्ट एनर्जी हार्वेस्टिंग करून तुम्ही इलेक्ट्रॉनिक ड्राईव्ह करू शकतात किंवा हार्वेस्ट केलेली एनर्जी स्टोअर करून म्हणजेच कपॅसिटर चार्जिंग करून किंवा सुपर कपॅसिटर चार्ज करून किंवा रिचार्जेबल बॅटरी वापरून एनर्जी स्टोअर करू शकतात तर बॅटरी पूर्ण वेळ चार्जिंग होत असते तेव्हा या अशा 2 मूळ गोष्टी आहेत असो खरोखर जर तुम्ही एनर्जी हार्वेस्टिंग बद्दल बोलत असाल तर इथे हार्वेस्टिंग करण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रिकल इंटरफेस दिलेला असावा या महत्त्वाच्या पॅरामिटर ची खात्री करून घ्या कृपया आपण हे पूर्ण करू जर तुम्हाला आधीच माहित असेल वातावरणीय परिस्थिती मध्ये पॉवर ट्रान्सफर करणे तेव्हा LDO ते बक कन्व्हर्टर ते चार्ज पंप असे सावकाश पहा आम्ही या सगळ्याच्या बऱ्याच सिस्टीम सांगितल्या आहेत या सर्वांमध्ये असे गृहीत धरलेले आहे की तिथे इनपुट होल्टेज Vi उपलब्ध आहे आणि म्हणून तुम्हाला Vout हे आउटपुट व्होल्टेज मिळत आहे परंतु आता तुम्ही तुमची हॅट बदलत आहात तुम्ही म्हणत आहात की मला माहीत नाही Vi केव्हा येईल आणि तेव्हा हे कार्य होण्यासाठी मला थोड्या गोष्टी कराव्या लागतील तर एक गोष्ट अशी आहे की Vi केव्हा येत आहे हे तुम्हाला माहित नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अशी करायची आहे की जेव्हा Vi येते तेव्हा मी या उपलब्ध असलेल्या एनर्जी कडून कशाप्रकारे जास्तीत जास्त पॉवर काढून घेऊ शकतो तेव्हा एनर्जी हार्वेस्टिंग म्हणजेच मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर मॅक्सिमम पॉवर पॉईंट ट्रेकिंग एनर्जी हार्वेस्टिंग पॉवर मॅनेजमेंट सिस्टीम ची महत्वाची गरज होते तर एनर्जी हार्वेस्टिंग सर्किट साठी ही संख्या फार महत्त्वाची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा परिस्थिती योग्य असते तेव्हा आउटपुट एनर्जी मिळते आणि एनर्जी स्टोअर करून ठेवणे हे फार महत्त्वाचे आहे ही एनर्जी तुम्ही बॅटरी किंवा सुपर कपॅसिटर मध्ये स्टोअर करून ठेवू शकतात हे दोन्ही तुम्हाला उपलब्ध असलेली एनर्जी चार्ज करण्यास मान्यता देतात नंतर तिसरी गोष्ट म्हणजे पावर ट्रान्सफर मॅनेज करण्याची आवश्यकता तुम्हाला खात्री करून घेतले पाहिजे की तिथे आयसोलेशन आहे खरोखर तुम्ही आयसोलेशन आहे की नाही ते पाहिले पाहिजे आयसोलेशन म्हणजे काय हे खरोखर निक डोनेशन नसते किंवा कुठलेही इलेक्ट्रिकल आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर आयसोलेशन नाही उदाहरणार्थ हे इनपुट व आउटपुट मधील आयसोलेशन नाही जेव्हा तुम्ही हाय व्होल्टेज कडून लोवर व्होल्टेज ला ऑपरेट करत असतात तेव्हा हे आयसोलेशन तुम्हाला तुमचे स्वतःचे ग्राउंड निर्माण करण्याचे परवानगी देतात आणि लो व्होल्टेज डोमेन मध्ये कार्य करतात तर हे आयसोलेशन नाही जेव्हा तुम्ही एनर्जी हार्वेस्टिंग बद्दल बोलतात तेव्हा यासंदर्भात आयसोलेशन म्हणजे कदाचित लोड ला अचानक 100 mA करंट लागणार आहे असे आपण समजू या आणि तेव्हा तुमच्याकडे छोटे हार्वेस्टर आहे तेव्हा कदाचित हे तुम्हाला परिस्थितीनुसार 2 ते 20 mA करंट देईल जे हार्वेस्टिंग सोर्सेस प्रमाणे असेन जर तिथे पुरेसा सूर्यप्रकाश असेल तेव्हा कदाचित तुम्हाला 1 लाख ते 50000 लक्स किंवा प्रखर सूर्यप्रकाश 2 लाख लक्स मिळेल किंवा जर ते आत असेल तर ते 200 लक्स किंवा 100 लक्स पर्यंत मिळू शकते आणि जर तिथे ढग आले असेल तर ते 50000 लक्स वरून 25000 लक्स पर्यंत खाली येऊ शकते किंवा 2 लाख लक्स वरून 50000 लक्स वर किंवा त्यापेक्षाही खाली 25000 लक्स 10000 लक्स किंवा 5000 लक्स पर्यंत देखील खाली जाऊ शकते आणि तेव्हा नंतर परत मागे जाऊन ते 2 लाख लक्स पर्यंत येऊ शकते काही वेळा जेव्हा तिथे पावसाळा असेल तिथे बरेच ढग आले असतील तेव्हा सूर्य बाहेर आलाच नसेल तेव्हा ते 10000 लक्स पर्यंत जाऊ शकते आणि हे पूर्ण दिवसभर असे फार कमी असू शकते इथे पॅनल जे 2 लाख लक्स देते तेच पॅनल इतके कमी लक्स ची देखील व्हॅल्यू देते हे तुम्ही पाहू शकतात तेव्हा इथे सूर्याच्या एनर्जी मध्ये म्हणजेच इनपुट एनर्जी मध्ये फ्लूक्चुएशन होत आहे किंवा इथे लाईट एनर्जी फ्लूक्चुएटिंग आहे असे म्हणतात आणि म्हणूनच जे काही इनपुट उपलब्ध आहे त्यातून तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट काढून घेणे शक्य झाले पाहिजे आणि म्हणून तुम्हाला या MPPT व लोड ची गरज आहे आपण समजू या मी उदाहरणार्थ म्हणून घेत आहे की इथे आपल्याला 100 mA ची गरज आहे परंतु इनपुट करंट 2 ते 20 mA च्या रेंज मध्ये फ्लूक्चुएटिंग आहे त्यावेळी तुम्हाला नक्कीच हा इलेक्ट्रिकल लोड डाउनस्ट्रीम वर आयसोलेट करणे शक्य झाले पाहिजे म्हणजेच आयसोलेशन डाऊन स्ट्रीम इलेक्ट्रॉनिक्स असले पाहिजे डाऊन स्ट्रीम इलेक्ट्रॉनिक्स अशाप्रकारे आयसोलेट केले पाहीजे की लोडची एनर्जी डिमांड उघड होता कामा नये म्हणजेच यासंदर्भातील आयसोलेशन इनपुट हार्वेस्टिंग सिस्टीम समोर उघड होता कामा नये तुम्ही इनपुट सिस्टीम किंवा कोणतीही एनर्जी हार्वेस्टिंग सिस्टिम म्हणू शकत नाही कारण जर लोड डायरेक्टली हार्वेस्टिंग सिस्टिम ला जोडलेला असेल तर तिथे लोडला पॉवर जाण्याचा दुसरा मार्गच उरणार नाही आणि म्हणून तुम्हाला हे आयसोलेशन केले पाहिजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो बरेच वर्षापासून संशोधक बराच वेळ आणि एनर्जी हे एनर्जी हार्वेस्टिंग सर्किट अजून उत्तम कसे होईल हे समजून घेण्यासाठी खर्च करत आहे तो जादूचा मंत्र काय आहे तुम्ही कशी खात्री देऊ शकता की हे एनर्जी हार्वेस्टिंग सर्किट फार विश्वासू झाले आहे आणि सर्व प्रकारच्या एनर्जी हार्वेस्टिंग सर्किटचा हाइप वॊव फॅक्टर हाइप वॊव फॅक्टर खरोखर या सेल्फ स्टार्टिंग या महत्वाच्या पॅरामीटर कडून येत असतो तेव्हा तुम्ही लिटरेचर मध्ये हे पाहू शकतात बरीच लोक सांगत आहे की आम्हाला हे सेल्फ स्टार्टिंग करणे शक्य आहे पहा म्हणजेच हे काय आहे जर तुमच्याकडे बॅटरी आधारित सिस्टीम नसेल तर संपूर्ण इलेक्ट्रॉनिक फक्त हार्वेस्टिंग इलेक्ट्रॉनिक्स सोबत कार्य करणार आहे म्हणजे ही अशी एप्लिकेशन आहे जी वातावरणातील एनर्जी चे निरीक्षण करते इथे तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही मी तुम्हाला वेअरेबल इलेक्ट्रॉनिक बद्दल सांगितले आहे अर्थात तुम्ही इथे बॅटरी ठेवली आहे आणि तुम्ही हार्वेस्टिंग ही बॅटरी चार्ज होण्यासाठी वापरत आहात हे असे उदाहरण नाही हे दुसरे उदाहरण आहे जिथे तुम्ही खरोखर वातावरणातील निरीक्षण करण्यासाठी पहात आहात समजा तुम्हाला प्रत्येक 5 मिनिटानंतर किंवा 10 मिनिटानंतर किंवा प्रत्येक तासाला सॅम्पल हवे आहे हे इलेक्ट्रॉनिक पूर्णपणे एनर्जी हार्वेस्टिंग वर आधारित आहे हे इलेक्ट्रॉनिक तुम्हाला सेल्फ स्टार्ट हवे आहे कारण तुम्ही '0' एनर्जी सोबत सुरुवात करणार आहात सुरुवातीला तुम्हाला हे पूर्ण इलेक्ट्रॉनिक किक स्टार्ट करण्याची गरज आहे आणि हे कार्य करण्याचे सुरुवात होण्यासाठी किक स्टार्टिंग फार महत्वाचे आहे हे सर्व स्मार्ट इलेक्ट्रॉनिक सर्व एनर्जी हार्वेस्टिंग साठीचा वॊव फॅक्टर नक्कीच या एका पॅरामीटर भोवती आहे जिथे याची सेल्फ स्टार्टिंग ची क्षमता आहे हे महत्वाचे का आहे हे मी असे म्हणायला नको परंतु मला तुम्हाला सांगायचे आहे की हा महत्वाचा मुद्दा तुम्ही विसरू नका कारण हार्वेस्टिंग सोर्सेस कमजोर एनर्जी सोर्सेस असतात लो ग्रेड सोर्सेस असतात तर तुम्ही विचारू शकतात माझ्याकडे एनर्जी आहे तेव्हा शेवटी तुम्ही म्हणत आहात मी हे एनर्जी हार्वेस्टिंग सर्किट बिल्ड करत आहे आणि दुसरी व्यक्ती म्हणू शकते की हे स्वतः स्टार्ट होणारे आहे तर तुम्ही ही सेल्फ स्टार्टिंग ची समस्या सोडवली का तुम्ही हे टाळले का तुम्ही इलेक्ट्रिकल लोड ज्यांना जास्त एनर्जीची गरज आहे अशा लोड च्या आयसोलेशन संबंधित समस्या सोडवली का तुमची इनपुट एनर्जी काय आहे तुमचे त्या क्षणी सोर्सेस काय आहे जेव्हा तुम्ही कमजोर एनर्जी असे म्हणत आहात तुम्ही एनर्जी पाहण्याचा प्रयत्न केला आहे का जी आत मधून किंवा बाहेरून वगैरे येत आहे शेवटी आपण हे चर्चा करत असलेले दुसऱ्या जगामध्ये देखील स्वप्नच आहे मी तेच स्वप्न पुन्हा सांगत आहे आणि तीच कथा देखील हे सर्व कमीत कमी एनर्जी वापरणारे असावे हे मोठे डील नाही परंतु हा महत्त्वाचा मुद्दा आहे तेव्हा हे स्वतः पावर गझलर असू नये तर त्याने कमीत कमी एनर्जी घ्यावी म्हणजेच तुम्हाला क्युइसंट करंट बद्दलची काळजी करावी लागेल हे दुसऱ्या उदाहरण सारखे नाही जिथे तुमच्याकडे 0 58 mA करंट आहे कारण तुम्ही इनपुट पॉवर मेन्स ग्रीड कडून घेत आहात असे समजू या आणि या क्षणी तुम्हाला LDO परवडणार आहे मी तुम्हाला मागील क्लासेस मध्ये सांगितले आहे की खरोखर 0 58 mA हे करंट परवडण्यासारखे नाही कारण हे खरोखर हार्वेस्टिंग आहे आणि मौल्यवान हार्वेस्टिंग एनर्जी वापरली जात आहे तेव्हा हे इलेक्ट्रॉनिक स्वतः कमी एनर्जी वापरणारे आहे तर जेव्हा तुम्ही एनर्जी हार्वेस्टिंग बद्दल बोलत असतात तेव्हा सर्किट ला जाण्या आधी सिम्युलेशन ला जाण्याआधी जे या MPPT ची एक गरज आहे त्यासाठी मोठ्या समस्या काय आहेत तर जेव्हा परिस्थिती चांगली असते तेव्हा ती सिस्टीम एनर्जी रिसीव्ह करण्यास सक्षम असली पाहिजे आणि ती एनर्जी स्टोअर करण्याच्या दोन शक्यता आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या डाऊन स्ट्रीम इलेक्ट्रॉनिक्स साठी आयसोलेशन दिले पाहिजे जी लोडची नितांत गरज आहे जेणेकरून लोड इनपुट एनर्जी सोबत उघड व्हायला नको एनर्जी हार्वेस्टिंग सिस्टीम टाळली पाहिजे तुम्ही ते आयसोलेशन केले पाहिजे ते सेल्फ स्टार्टिंग असले पाहिजे आणि स्वतः कमीत कमी एनर्जी वापरणारे असले पाहिजे आता आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या एनर्जी हार्वेस्टिंग ICs दाखवतो आपण या सिम्युलेशन सर्किट कडे पाहू आणि हे सर्किट बिल्ड करण्याचे पाहू मी तुम्हाला मला शक्य आहेत तेवढे प्रॅक्टिकल उदाहरण देखील दाखवतो मी माझ्या IoT सिस्टीम साठी हा पॉवर ब्लॉक कसा बिल्ड केला आहे तर याच्या इनपुटला एनर्जी हार्वेस्टिंग सौर्सेस आहेत